सर्वांना नमस्कार आपण सर्व्हिस मार्केटिंग विथ प्रॅक्टिकल अँप्रोच वरील आपले सादरीकरण सुरू ठेवणार आहोत म्हणून आज आपण आरोग्य सेवा आणि आरोग्य सेवे अंतर्गत येणाऱ्या इतर व्यावसायिक सेवा पाहू आपण हॉस्पिटल सर्व्हिसेस मार्केटिंग ची चर्चा करू आरोग्यसेवा उद्योग हा सेवेचा सखोल असा एक प्रकार आहे जो मानवी कल्याणाशी संबंधित आहे आरोग्यसेवा उद्योग हा सामाजिक विपणनाशी संबंधित आहे सरकारी रुग्णालयां शिवाय या उद्योगात अनेक खासगी व्यवसायिक देखील आहेत यात सल्ला औषध आणि आरोग्य उपकरणे यांचा समावेश होतो येथे सेवा त्रिकोण आहे यामध्ये रुग्णालय म्हणजे ती संस्था जी रुग्णलाय चालवीत आहे येथे आरोग्य सेवा पुरविणारे डॉक्टर्स आणि रुग्ण जे आरोग्य सेवेचे उपभोक्ते आहेत यांचा समावेश होतो तर आरोग्य सेवा विपणनातील सात Ps यामध्ये उत्पादन म्हणजे आरोग्य सल्ला आहे जे या उद्योगातील मुख्य उत्पादन आहे या आरोग्य सल्ला व्यतिरिक्त आजाराचे निदान उपचार अपघात रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा आणि औषधोपचार या सेवा देखील रुग्णालयाद्वारे प्रदान केल्या जातात किंमत निश्चिती रुग्णालयात आकारली जाणारी किंमत हा एक महत्वाचा घटक आहे विशिष्ट उपचारांसाठी रुग्णालयात वेगवेगळे दर आकारले जातात उदाहरणार्थ सुपर डिलक्स दर्जाची व्यवस्था असते जेथे वातानुकूलित व्यवस्थेसह टीव्ही फ्रीज फोन चहा संलग्न बाथरूम ची सोय असते या सोयी केवळ एकाच रुग्णांकरिता उपलब्ध केलेल्या असतात ज्याचा खर्च खुप जास्त असतो येथे एक खाजगी दर्जाची देखील व्यवस्था उपलब्ध असते ज्यामध्ये दोन रुग्णात अशी सेवा विभागून दिली जाते या सर्व सेवा ह्या सुपर डिलक्स दर्जाच्याच असतात यासोबतच रुग्णालयात क्यूबिकल वर्ग असतो जेथे एका मोठ्या खोलीत विभाजित केलेले बेड असतात आणि विभाजन न करता वातानुकूलित सोई शिवाय कमी किमतीत एक साधारण दर्जाची सामान्य वर्ग व्यवस्था असते आता इथे हे नमूद करणं गरजेचं आहे की रुग्णाला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची हे डॉक्टरच ठरवतात उदाहरणार्थ जर रुग्ण बोलू शकत नसेल आणि पलंगावर हलू शकत नसेल तर त्याला दोन रुग्णामध्ये विभागून असणाऱ्या खाजगी दर्जाच्या खोलीत ठेवणे चांगले आहे जेणेकरून कोणीतरी आवश्यक असल्यास अलार्म वाजवू शकेल दुसरीकडे सुपर डिलक्स क्लास खूप महाग आहे परंतु त्यामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना त्या केबिनमध्येच थांबण्याची सोय असते तर रूग्णालयात ज्या सुविधा रुग्ण उपभोगू शकतात त्या सुविधेच्या किंमतीतील या काही बाबी आहेत स्थान आरोग्य सेवेच्या विपणन संमिश्रात आरोग्य सेवांच्या वितरण हे महत्त्वपूर्ण भूमिका असते बजावते रुग्णालयाचे स्थान आणि रुग्णालयाचा सहज संपर्क हे महत्त्वाचे घटक आहेत रुग्णालयांनी गैरसोय आणि वातावरणातील प्रदूषण या बाबी टाळाव्यात पुरेशी आणि जलद वाहतूक आणि दळणवळण सुविधा देखील आवश्यक आहेत जाहिरात आरोग्य सेवेच्या विपणनाअंतर्गत जाहिराती करीता दोन प्रकारच्या धोरणांचा अवलंब केला जातो एक म्हणजे वैयक्तिक जाहिरात आणि दुसरी म्हणजे सार्वत्रिक जाहिरात अश्याप्रकारे वैयक्तिक जाहिराती अंर्तगत मौखिक प्रसिद्धी आणि सामाजिक संबंध येतात तर सार्वत्रिक जाहिरातीमध्ये प्रिंट संदेश जाहिरात होर्डिंग भित्ती चित्र आणि इंटरनेट यांचा समावेश होतो मग आपण 6व्या P वर येतो जे लोक आहेत या लोकांमध्ये डॉक्टर परिचारिका सहाय्यक कर्मचारी व्यवस्थापक रिसेप्शनिस्ट आणि औषधालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे त्यांना आपली कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विशेष ज्ञान आवश्यक आहे त्यामुळे त्या सर्वांना विशेष ज्ञान आवश्यकता असते यानंतर भौतिक पुरावा या उद्योगात भौतिक पुरावा हा इमारती पॅथॉलॉजी लॅब औषधालय व्यवसाय चिन्ह लिफ्ट्स ठराविक गणवेश इत्यादी स्वरूपात असू शकतो त्यामुळे सरकारी रुग्णालयाच्या बाबतीत जेथे आरोग्यसेवा ही जवळजवळ मोफत दिली जाते ते अश्या भौतिक पुराव्याकडे खूप जास्त लक्ष देणार नाहीत बर्याच वेळा इमारतींची नीट काळजी घेतली जात नाही प्लास्टर पडायला आले असते पाईपमधून पाण्याची गळती होत असते नळ चालू स्थितीत असत नाहीत इत्यादी परंतु खाजगी रुग्णालयांसाठी हे सर्व अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि रुग्णालयाला इमारती पॅथॉलॉजी लॅब औषधालय अत्यंत स्वछ आणि टापटीप परिस्थिती ठेवावे लागते त्यानंतर रुग्णालय सेवा विपणनातील सातवा P चा क्रमांक येतो तो म्हणजे प्रक्रिया होय रुग्णालयात दोन प्रकारच्या प्रक्रिया असतात एक असते ती बाह्यरुग्णांसाठी आणि दुसरी असते ती आंतररुग्णांसाठी बाह्य रुग्णांसाठी डॉक्टरांना भेटणे आजाराचे निदान उपचारपद्धती आणि औषधोपचार या त्या प्रक्रिया आहेत तर आंतररुग्णांसाठी रुग्णाचे आगमन नोंदणी निदान उपचार भविष्यातील कारवाई संबंधित सूचना आणि रुग्णालयातून सुट्टी मिळणे आणि देयक जमा करणे या आहेत आंतररुग्ण सेवा आहेत वैद्यकीय उद्योग हा भारतातील झपाट्याने वाढणारा उद्योग आहे आणि आता मोठ्या नामवंत उद्योगसंस्थांनी या बाजारपेठेत प्रवेश केला आहे सेवांच्या मिश्रणामध्ये लोक हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण रुग्णांच्या उत्कृष्ट उपचारांसाठी विशेष ज्ञान असणारे वैद्यकीय क्षेत्रातील लोक ही मूलभूत आणि सर्वात महत्वाची आवश्यकता आहे पुढे आपण आरोग्य सेवा सेवांकडे जावू जे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन म्हणजे वैद्यकीय प्रतिलेखन सेवांचे विपणन करते वैद्यकीय प्रतिलेखन सेवा हा एक संलग्नित आरोग्य व्यवसाय आहे आरोग्य सेवेतील व्यावसायिकांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिलेखन किंवा ध्वनीमुद्रण केलेल्या अहवालाचे मजकूर स्वरूपात रूपांतर करण्याची हि प्रक्रिया आहे यात रुग्णाचा इतिहास प्रयोगशाळेतील अहवाल क्ष किरण अहवाल शस्त्रक्रिया अहवाल इत्यादींचा समावेश आहे डॉक्टरांना भविष्यातील पुनरावलोकनासाठी याचा उपयोग होईल अश्या प्रकारे माहितीचे संकलन करून ठेवण्याचे फायदे म्हणजे उत्पादकता वाढवणे दस्तऐवजीकरणातील अचूकता साधने सुधारित प्रतिपूर्ती उत्तम संवाद आणि कायदेशीर दस्तऐवज त्यामुळ रुग्णालयामध्ये नोंदी ठेवण्याची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची उपयुक्तता आहे डॉक्टरांकडे अहवाल लिहिण्यासाठी शक्यतो पुरेसा वेळ नसतो म्हणून ते मायक्रोफोनच्या माध्यमातून बोलतात आणि ट्रान्सक्रिप्शनची प्रक्रिया कदाचित दुसऱ्या देशात कुठेतरी होत असते जो व्यक्ती प्रतिलेखनाचे काम करतो तो हे सर्व ऐकतो त्या सर्व माहितीचे लिखित दस्तऐवजात प्रतिलेखन करतो आणि हे माहिती संकलित करण्याचे फायदे आहेत प्रक्रिया डॉक्टर रुग्णांची भेट घेतात डॉक्टर दूरध्वनीवरून माहिती सांगतात वैद्यकीय प्रतिलेखनकर्त्याद्वारे ते बोलणे रेकॉर्ड केला जाते आणि डाउनलोड केला जातो मजकूर फाइल प्रतिलेखांकन केले जाते त्याची तपासणी केली जाते आवश्यक बदल केले जातात आणि अंतिम अहवाल रुग्णालयामध्ये सादर केला जातो तर वैद्यकीय प्रतिलेखन सेवांचे 7Ps काय आहेत तर प्रथम P हे उत्पादन उपयोगिता आणि अहवालांचे सुलभ प्रवेश हे मूलभूत उत्पादन आहे फाइल तयार करताना अचूकता आणि गुणवत्तेची हमी असणे आवश्यक आहे स्थान ते संपूर्ण इंटरनेटवर वितरीत केले जाते केलेले प्रतिलेखनाचे काम डॉक्टर सर्व्हर वर पाहू शकतात किंमत किंमत गुणवत्ता आणि सेवा पुरविण्याच्या वेगावर अवलंबून असते प्रतिलेखन कार्य करणाऱ्या कर्मचार्यांचे पगार आणि तंत्रज्ञान खर्च हे एकूण खर्चाचे प्रमुख घटक आहेत रुग्णालय यासाठी कर्मचारी नियुक्त करू शकते किंवा आउटसोर्सिंग च्या पर्यायाची निवड करू शकते जाहिरात जाहिरात आणि वैयक्तिक विक्री हे या उद्योगक्षेत्रातील महत्त्वपूर्ण जाहिरात पद्धती आहेत या प्रकारच्या वैद्यकीय प्रतिलेखन सेवांचा जाहिरात करण्याचा महत्वाचा मार्ग हा मुख्यतः डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापकांना वैयक्तिक विक्री करणे हा आहे लोक योग्य पात्र व तज्ञ कर्मचारी आवश्यक आहेत विविध भाषांचे चांगले ज्ञान आणि वैद्यकीय संकल्पना ची माहिती हे प्रतिलेखनाचे काम करण्यासाठी आवश्यक असणारी मूलभूत कौशल्ये आहेत प्रक्रिया अहवाल लेखन बिलिंग विमा आणि पुढील संदर्भासाठी रेकॉर्ड ठेवणे हे प्रक्रियेमधील घटक आहेत भौतिक पुरावा विकसित माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि प्रत्येक ग्राहकानुसार त्या ग्राहकांसाठी बनविलेला अहवाल हा या सेवेतील भौतिक पुरावा आहे म्हणून सारांश स्वरूपात आपण असे म्हणू शकतो की वैद्यकीय प्रतिलेखन हा असा एक दस्तऐवज आहे जो वैद्यकीय तपासणी अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करतो भारतात वैद्यकीय प्रतिलेखन साठीची संभाव्यता खूप प्रचंड आहे परंतु ती फारशी प्रसिद्ध नाही कारण ती सेवा हि तंत्रज्ञानावर आधारित सेवा म्हणून पाहिली जाते तांत्रिक प्रगती आणि अहवालातील अचूकता हे यशाचे महत्त्वाचे घटक आहेत सेवा मिश्रणामध्ये लोक हा सर्वात महत्वाचा घटक आहे यानंतर आपण व्यावसायिक सेवांकडे येतो विविध प्रकारच्या व्यावसायिक सेवा आहेत ज्याची आपण चर्चा करणार आहोत ती पहिली व्यावसायिक सेवा म्हणजे सल्ला देणाऱ्या सेवेचे विपणन त्यामुळे कन्सल्टन्सी म्हणजे एखाद्या विशेष क्षेत्रावर तज्ञ व्यावसायिकाने सल्ला देण्याची प्रक्रिया भारतात व्यवस्थापन सल्ला हे सेवा क्षेत्र वाढण्याच्या प्रयत्नात आहे भारतात अनेक सल्लागार संस्था आहेत परंतु त्यापैकी बहुतेक ह्या तांत्रिक सल्लागार संस्था आहेत व्यवस्थापन सल्लागाराची क्षमता बाजारपेठेचे ज्ञान आवश्यक आहे परस्पर आणि सुसंवाद कौशल्ये आवश्यक आहेत सल्लामसलत करण्याची क्षमता आवश्यक आहे बदलत्या वातावरणात काम करण्याची क्षमता आवश्यक आहे आणि व्यवस्थापन सल्लागाराचा सेवेचा घटक म्हणून नैतिकता आणि मूल्ये असणे आवश्यक आहेत मग आम्ही सल्लामसलत करण्याच्या तत्त्वांची चर्चा करू म्हणून सर्वप्रथम ग्राहकांच्या गरजा लक्षात घेणे ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या गरजांचा आदर करणे प्रत्येक ग्राहक हा सर्वस्वी भिन्न आहे हे लक्षात घेणे ग्राहकास कोठेही चुकीची माहिती न देणे सेवांची विक्री वाढीव दराने न करणे इतर सल्लागारांची बदनामी करण्यापासून परावृत्त राहणे हे कधीही विसरू नका कि ही एक व्यावसायिक सेवा आहे आणि सल्लामसलतीचा व्यवसायात सर्वोत्तम व्यावसायिक कामगिरी करणे आवश्यक आहे त्यामुळे दिला जाणारा सल्ला हा सर्वात महत्वाचा आहे आणि सल्लापुरविणारी संस्था किंवा सल्ला घेणारे लोक त्यांच्या व्यवहारामध्ये उच्च स्तरावर व्यावसायिकता असणे आवश्यक आहे म्हणून याचे वर्गीकरण खालील प्रमाणे होते प्रथम आय टी म्हणजे माहिती तंत्रद्यान सल्लागार एचआर म्हणजे मानव संसाधन सल्लागार आणि व्यवस्थापन सल्लागार जसे की धोरणात्मक सल्ला संस्थात्मक सल्ला आणि बदलाबाबतचा सल्ला सल्लागार कौशल्ये आणि साधने लोक संसाधने कल्पना आणि नवकल्पना विपणन प्रत्यक्ष क्रिया व वित्त व्यवस्था हि काही अशी कौशल्ये आणि साधने आहेत ज्या संबधी उच्च सल्लागार व्यावसायिक कौशल्ये वितरीत करण्यासाठी लोकांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे सारांश स्वरूपात आपण असे म्हणू शकतो की भारतामध्ये व्यवस्थापन सल्लामसलतच्या विपणनाकरिता भिन्न संस्कृती आणि मूल्यांच्या ग्राहकांना सेवा पुरविताना विशेष कौशल्ये आवश्यक आहेत सल्ला देणाऱ्या संस्थेची प्रतिष्ठा निर्माण करणे आणि सातत्याने दर्जेदार सेवा देणे ही या उद्योगातील प्रमुख आव्हाने आहेत सल्लागारांचे कौशल्य आणि क्षमता हे यशाचे महत्त्वाचे घटक आहेत यानंतर आपण जाहिरात सेवा विपणन म्हणजे व्यावसायिक सेवांच्या दुसर्या प्रकारावर बोलू अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन च्या मते जाहिरात हि कल्पना वस्तू आणि सेवांच्या वैयक्तिक नसलेल्या सादरीकरणाचे सशुल्क स्वरूप आहे हा उद्योग सल्लागार आणि आयटी सेवा उद्योगासारखा आहे इतर सेवांच्या विपणनापेक्षा जाहिरात सेवांचे विपणन अधिक गुंतागुंतीचे आहे अश्याप्रकारे जाहिरात सेवेतील सहा Ms व्यापारी माल बाजार हेतू माध्यम मोजमाप आणि संदेश हे आहेत म्हणून प्रथम व्यापारी मालाची संरचना करणे हे महत्वाचे आहे विविध प्रकारच्या वस्तू असतात ज्या विशिष्ट सेवेची जाहिरात करू शकतात मग अशा बाजारपेठा आहेत जिथे या सेवा विकल्या जाणार आहेत येथे काही विशिष्ठ हेतू असतात म्हणजे असे काही उद्दिष्ठासह त्या जाहिरातीचे विपणन होणे गरजेचे असते माध्यम निवडण्याचा प्रश्न हा जाहिरात करणाऱ्या संस्थेच्या सेवेशी संबंधित असतो त्यानंतर असतो तो संदेश जो आपल्याला माहीतच आहे कि जाहिरात सेवा देणारी संस्था तो संदेश तयार करत असते व एकत्रितपणे तो संदेश सेवेची विशिष्ट उद्दिष्टे किंवा हेतू यासोबत घरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे कार्य ब्रँड बद्दल लागणारी जागरूकता निर्माण करणे ब्रँडची प्रतिमा राखणे उत्पादनाची माहिती देणे लोकांना खरेदी करण्यासाठी तयार करणे ब्रँड स्मरणपत्रे प्रदान करणे आणि पूर्वीच्या खरेदीला बळकट करणे ही कार्ये आहेत जाहिरात संस्थेमधील प्रमुख खेळाडू हे जाहिरातदार आहेत जे या संस्थेचे ग्राहक असतात जाहिरात संस्था माध्यमे पुरवठादार आणि प्रेक्षक आहेत हे सर्व जाहिरात सेवा प्रक्रियेतील प्रमुख खेळाडू आहेत अश्याप्रकारे जाहिरात संस्था बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर जाहिरात सेवा हा व्यवसाय बनला आहे पूर्वीच्या जाहिरात संस्था ह्या टक्केवारीच्या आधारावर काम करत होत्या परंतु आता त्या संस्थांना ठराविक प्रकल्पासाठी ठराविक रक्कम मिळते संदेश हा या उद्योगातील प्रमुख यश देणारा घटक आहे व्यवसायाच्या ब्रँडची प्रतिमा विकसित करण्यासाठी सृजनशीलता आणि नैतिकता हे महत्त्वाचे घटक आहेत सहसंबध विपणन धोरण हे या संस्थांद्वारे वापरण्यात येणारे सामान्य विपणन धोरण आहे त्यामुळे सहसंबध विपणन धोरण अत्यंत आवश्यक आहे कारण जाहिरात सेवा पुरविणाऱ्या संस्थेला विशिष्ट ग्राहकांकडून काम मिळणे सुरू ठेवावे लागते आणि दीर्घकालीन फायदा आणि बाजारपेठेतील अस्तित्व टिकाऊ ठेवण्यासाठी त्यांनी ग्राहकांना गमावू नये पुढे आपण दुसर्या प्रकारच्या व्यावसायिक सेवांकडे येऊ जे विपणन संशोधन सेवा विपणन आहे थोडक्यात बाजारपेठेचे विपणनात्मक संशोधन म्हणून विपणन संशोधन हे महत्त्वपूर्ण विपणन कार्य आहे जे व्यवसाईकांना विपणन धोरण तयार करण्यात मदत करते ग्राहकांच्या गरजा ओळखणे त्यांचे विभाजन करणे लक्ष्य निश्चित करणे बाजारपेठेतील स्थान निश्चिती विपणन संमिश्रांचे निर्णय ब्रँडिंग आणि कार्याचे मूल्यमापन यासारख्या प्रत्येक विपणन कार्यामध्ये विपणन संशोधन आवश्यक आहे संस्थेचा स्वतःचा विपणन संशोधन विभाग असू शकतो किंवा ते विपणन संशोधन संस्थांच्या सेवा घेऊ शकतात विशेष सेवा आणि कमी खर्चामुळे संस्था आणि कंपन्या विपणन संशोधन सेवा पुरविणाऱ्या संस्थांना प्राधान्य देतात या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी काही कंपन्या आता ग्राहकाभिमुख सेवा पुरवत आहेत अलीकडील घडामोडी धोरणात्मक विपणन संशोधनासाठी रणनीती प्रदान करणारे आहेत म्हणून पूर्वीचे विपणन संशोधन चार Ps वर लक्ष केंद्रित करत होते परंतु आता ते अधिक धोरणात्मक आहे जसे कि ग्राहक निवड करून ठेवणे म्हणून ते बाजारपेठ समजून घेण्याचा प्रयत्न करतील बाजाराचे विभाजन करतील एक किंवा काही विभागांवर लक्ष केंदित करतील आणि नंतर विशिष्ट विभागातील ग्राहकांच्या मनात उत्पादने किंवा सेवा करीता जागा निर्माण करतील अश्याप्रकारे या विपणन संशोधन सेवांना आता जास्त मागणी आहे आणि आता बहुतेक लोक विपणन शास्त्र शिकत आहेत आणि त्यांना या विपणन संशोधन सेवांनी त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे ग्राहक आहेत आणि त्या ग्राहकाच्या कोणत्या प्रकारच्या गरजा आहेत याची माहिती द्यावी अशी त्यांची इच्छा आहे आता तुम्हला हे कळालेच असेल कि विपणन संशोधन सेवा प्रदाते हे बाजारपेठेबद्दल सांगतात आणि व्यवसायिकांनि बाजारपेठेत उत्पादने आणि सेवा फायदेशीर बनवण्यासाठी कोणत्या दिशेने कार्य करायचे ह्याचे मार्गदर्शन करतात नवीन संशोधन क्षेत्राचा आणि बाजारपेठेचा विस्तार गुणात्मक संशोधन माहितीवर भर स्वतंत्र संस्थेमधील वाढ संशोधन प्रक्रियेमधील बदल मोठ्या प्रमाणावरील माहितीचे विश्लेषण तर ह्या बाजाराच्या संशोधन सेवा क्षेत्रातील काही अलीकडील घडामोडी आहेत विपणन संशोधन उद्योगाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या म्हणजे विभिन्न ग्राहक वर्गाचे अस्तित्व विशेषत भारतात अनेक भाषा आणि अनेक प्रकारचे लोक आहेत सांस्कृतिक विविधता आहे भाषांमध्ये विविधता आहे कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता आहे पायाभूत सुविधांची कमतरता आहे जसे कि दूरदर्शन ऊर्जा संसाधन मोबाइल इत्यादी पायाभूत सुविधा या अपुऱ्या प्रमाणात आहे अश्याप्रकारे सुविधा अपुऱ्या आहेत या बाबतीत एक प्रवृत्ती विषयक समस्या आहेत ती म्हणजे अनेकांना विपणन संशोधन करणे महत्वाचे वाटत नाही त्यांना वाटते की विपणन संशोधन म्हणजे केवळ पैशाची उधळपट्टी आहे आणि त्यासोबतच कार्यपद्धतीची समस्या देखील आहे त्यामुळे केवळ विपणन संशोधन करणाऱ्या संस्था ज्या काही विशिष्ट पद्धतीचा वापर करतात पण त्या कार्य पद्धती योग्य आहेत की आणखी काही असायला हवे होते हे समजत नाही म्हणून सारांश स्वरूपात विपणन संशोधन कार्य हे इतर सर्व विपणन संबंधित प्रक्रियांचा आधार आहे संशोधन परिणामांमध्ये कोणतीही त्रुटी व्यवसायासाठीचे मोठे नुकसान ठरू शकते विपणन संशोधन करणाऱ्या संस्थेकडे विपणन संशोधन करण्याकरीता लागणारे विशेष कौशल्य असावे आणि संबंधित कार्य करणारे कुशल कर्मचारी असावेत आजकाल व्यवसायिक संस्था आणि संशोधन संस्था यांच्यात एकीकरण होत आहे रास्त विपणन अभिमुखता आणि अधिक व्यावसायिक वृत्तीच्या मदतीने जाहिरात संस्था आव्हानांना तोंड देऊ शकते आणि त्यांची व्यावसायिक प्रतिमा वाढवू शकते पुढे आपण किरकोळ सेवा विपणन सारख्या इतर व्यावसायिक सेवांकडे येतो ग्राहक उत्पादनांमधील वाढत्या स्पर्धेमुळे प्रत्येक कंपनीला बाजारपेठेत अधिक दार्शनिक असणे आवश्यक आहे किरकोळ सेवा कंपनीला त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी आणि त्यांची पोच वाढवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात सिंगल ब्रँड रिटेलिंग आणि मल्टी ब्रँड रिलेटिंग हे भारतात 2 प्रकारचे किरकोळ व्यापाराच्या पद्धती आहेत इंटरनेटच्या आगमनामुळे इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये नवीन युग सुरू झाले ई रिटेलिंग आणि एम रिटेलिंग म्हणजे मोबाईल रिटेलिंग हे पारंपारिक किरकोळ व्यापाराचे नवीन चेहरे आहेत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किरकोळ बाजाराचे महत्त्वपूर्ण योगदान आहे किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणात ठोक उत्पादनाचे विभाजन करतात आणि वितरण साखळीमध्ये ग्राहकांशी त्यांचा थेट संबंध असतो तर किरकोळ सेवा विपणनाचे सात Ps काय आहेत उत्पादन हे पहिले P त्यामुळे उत्पादन व्यवस्थापन उत्पादन वैशिष्ट्ये ब्रँडिंग पॅकेजिंग विक्री पश्चात सेवा यांचा समावेश होतो हे उत्पादन आहेत किंमत या अंतर्गत प्रोत्साहनपर निधी स्पर्धात्मकता पैशासाठीचे मूल्य दर्जा खर्च नफा इ चा समावेश होतो विक्री संवर्धन जाहिरात विक्री संवर्धन क्रिया सार्वजनिक संबंध थेट विपणन आणि इंटरनेट यांचा समावेश होतो किरकोळ सेवा जाहिरातीची ही सर्व साधने आहेत ठिकाण माध्यमांचे व्यवस्थापन किरकोळ वितरण मध्यस्थ विक्रीचे ठिकाण किरकोळ उत्पादन किंवा सेवेचे ठिकाण आणि किरकोळ विक्रेत्याची प्रतिमा हे सर्व किरकोळ सेवेच्या वितरणाचे घटक आहेत लोक कर्मचाऱ्यांची कार्य क्षमता ग्राहक संवाद विक्री नंतर सेवा अंतर्गत विपणन ग्राहक सेवा प्रतिनिधी हे सर्व किरकोळ व्यवसाय साखळीतील हे महत्त्वाचे लोक आहेत प्रक्रियेमध्ये व्यवसायातील मागणी संबंधित प्रक्रिया माहितीचे व्यवस्थापन सेवा वितरण रेखांकनाची व्यवस्था गोदामा मधील साठवण आणि विक्रीनंतरची सेवा यांचा समावेश होतो आणि भौतिक पुरावा विक्री केंदाचे स्थान वातावरण विक्री केंद्राचे व्यवस्थापन आहे अन्न गृह हे सर्व भौतिक पुराव्यातील महत्त्वाचे घटक आहेत यापैकी अनेक घटकांचे महत्व भारतात आधीच ओळखले गेले आहे आणि असे बरेच मॉल्स आहेत जे पुढे आले आहेत त्यामुळे लोक आपल्या किरकोळ स्वरूपाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या मॉलला भेट देत आहेत आणि त्यांना उत्पादने आणि सेवांच्या खरेदीमध्ये व्यस्त असताना चित्रपट इत्यादीसारख्या इतर प्रकारच्या मनोरंजनाची देखील आवश्यकता असते किंवा त्यांना खाण्यासाठी काही प्रकारचे अन्न देखील हवे असते जे तुम्हाला माहीत आहे की त्यांची भूक भागविण्यासाठी म्हणून फूड कोर्ट हे कोणत्याही किरकोळ मॉल इत्यादीमध्ये देखील महत्त्वाचे बनले आहेत सारांश स्वरूपात आपण असे म्हणू शकतो कि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे किरकोळ विक्रीची रचना बदलली आहे भौतिक स्वरूपातील दुकानांची जागा ई रिटेलरने घेतली आहे आर्थिक विकासात किरकोळ क्षेत्राचा मोठा वाटा आहे एकल किरकोळ व्यवसायात अनेक परदेशी विकेत्यांनी बाजारात आपली उपस्थिती लावली आहे तथापि सध्या भारतात मल्टी ब्रँड रिटेलिंग मध्ये थेट परकीय गुंतवणूक एफडीआय व्यवसायास परवानगी नाही भारतात संघटित किरकोळ विक्रीच्या तुलनेत असंघटित किरकोळ विक्रीचा मोठा वाटा आहे भौतिक स्वरूपाच्या किरकोळ विक्रीमध्ये प्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावते आणि ऑनलाइन स्वरूपाच्या किरकोळ विक्रीमध्ये जाहिरात महत्त्वाची भूमिका बजावते तर आजसाठी एवढेच आहे हा कालचा पाठ क्रं चार होता जो केस स्टडी चार आहे आम्ही पुढील प्रकरणाकडे जाऊ जो प्रकरण पाच आहे तोपर्यंत आपला वेळ चांगला जाओ